तर पुन्हा आपले या लेक्चर क्रमांक 53 मध्ये आपले स्वागत आहे आणि आज आपण ऑर्डर 1 आणि डिग्री 1 च्या डिफरन्शियल समीकरणांबद्दल चर्चा करू एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन्स हा आजचा टॉपिक आहे मुख्यतः आपण अशा समीकरणांचा परिचय व त्यांचे सोल्युशन काढण्याच्या पद्धती बद्दल बोलू तर एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन्स काय आहेत जर M N हे x y चे फंक्शन्स असतील आणि हे फिक्शन अस्तित्वात असेल तर ला एक्झॅक्ट म्हणतात म्हणजेच चा डिफरन्शियल हा असतो आपण 2 वेरिबल्स च्या कॅल्क्युलस मध्ये शिकलेली फंक्शन च्या डिफरन्शियल ची व्याख्या आठवा ती म्हणजे ही आहे तर आपण अशा फंक्शन च्या शोधात आहोत ज्याचे डिफरन्शियल प्रत्यक्षात हे डिफरन्शियल समीकरण आहे किंवा या डिफरन्शियल समीकरणाची डावी बाजू आहे आणि म्हणूनच या समीकरणाला एक्झॅक्ट डिफरन्शियल समीकरण असे म्हणतात कारण हे प्रत्यक्षात कोणत्यातरी फंक्शन चे डिफरन्शियल आहे आणि एकदा का असे फंक्शन मिळाले की इंटिग्रेशन करणे फार सोपे आहे आणि सोल्युशन म्हणून आपल्याला f बरोबर स्थिरांक असे मिळेल तर सर्व कामांपैकी महतवाचे काम म्हणजे f हे फंक्शन शोधणे होय ज्याचे डिफरन्शियल प्रत्यक्षात दिलेले डिफरन्शियल समीकरण आहे एक तर आपण हा डिफरन्शियल असेल असा f शोधू किंवा डिफरन्शियल ची व्याख्या अशी आहे यावर चर्चा करू तर आपल्याकडे समीकरण एक्झॅक्ट होण्यासाठी खूप चांगली आवश्यक आणि पुरेशी अट आहे हे डिफरन्शियल समीकरण एक्झॅक्ट होण्यासाठी आवश्यक आणि पुरेशी अट म्हणजे ही होय म्हणजेच M चे आंशिक डेरिव्हेटीव्ह बरोबर N चे आंशिक डेरिव्हेटीव्ह आणि ही अट फक्त पुरेशी नाही तर पूरक सुद्धा आहे तर आपल्याकडे दोन्ही आहेत म्हणजेच ही अट समीकरणाच्या एक्झाक्टनेस साठी पुरेशी आहे आणि तशीच समीकरणाच्या एक्झाक्टनेस साठी पूरक सुद्धा तर हा खूप महत्वाचा रिझल्ट असून आपण याची सिद्धता पाहणार आहोत समजा दिलेल्या समीकरणासाठी ही अट पूरक आहे म्हणून मिळेल आता समीकरण एक्झॅक्ट आहे असे समजु आणि ती अट सिद्ध करू जर हे समीकरण एक्झॅक्ट असेल तर एक्झॅक्ट समीकरणाच्या व्याख्ये नुसार आपल्याला fxy हे फंक्शन मिळेल ज्याचे डिफरन्शियल असेल म्हणून जर दिलेले डिफरन्शियल समीकरण एक्झॅक्ट असेल तर बरोबर समीकरण असेल आता dx आणि dy चे सहगुणांक बरोबर करून आपल्याला काय मिळत आहे तर and मिळाले आपण आता गृहीत धरले पाहिजे की f हा त्याच्या दुसऱ्या अंशिक डेरिव्हेटीव्ह पर्यंत कंटिन्यूअस असेल म्हणून आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटीव्ह च्या समानता तपासायचा आहेत आणि त्यासाठी एवढं गृहीत धरणे पुरेसे आहे आणि म्हणून आपल्याकडे मिळेल

सेकंड ऑर्डर आंशिक डेरिव्हेटीव्ह च्या कंटिन्यूटी मुळे ची किंमत मिळवू शकतो आणि ते दुसरे काही नसून आहे कारण की येथून पुढे दोघेही एकमेकांसाठी वापरू शकणार आहोत आणि ही पुरेशी अट आहे कारण आपण समीकरण एक्झॅक्ट आहे असे गृहीत धरले होते आणि आता आपण दुसऱ्या बाजूने विचार करू म्हणजेच समीकरण अटीची पूर्तता करते असे मानू आणि समीकरण एक्झॅक्ट आहे हे दाखवू यासोबतच पुरेश्या आणि पूरक अटीची सिद्धता संपेल आता आपण दिलेली अट पुरेशी आहे असे मानू आणि MdxNdy हे एक्झॅक्ट आहे हे सिद्ध करू असे करण्यासाठी आपल्याला प्रत्यक्षात fxy हे फंक्शन शोधावे लागेल ज्याचे डिफरन्शियल एवढेच असले पाहिजे तर असे फंक्शन मिळविण्याचा आपण प्रयत्न करू तुम्ही आता या फंक्शन चा विचार करा ही फंक्शन f ला तयार करण्याची पद्धत आहे यापासून आपल्याला M चे इंटिग्रल म्हणून gxy हे फंक्शन मिळेल इथे इंटिग्रल चा अर्थ काय म्हणजेच gxy चे डेरिव्हेटीव्ह कारण आताच आपण x साठी इंटिग्रेट केले होते तर पासून तुम्हाला M मिळेल आपल्याला पाहिजे असलेला f शोधण्यापूर्वी मिळालेल्या g पासून आपण काय सिद्ध करू शकतो तर आपण ही वजाबाकी फक्त y चे फंक्शन आहे हे दाखवू शकतो यात हे g चे y साठी काढलेले आंशिक डेरिव्हेटीव्ह आहे असे करण्यासाठी आपल्याला फक्त x साठी आंशिक डेरिव्हेटीव्ह काढावे लागेल आणि डेरिव्हेटीव्ह जर 0 झाला तर आपण समजू शकतो की हे x मुक्त आहे आणि फक्त y चे फंक्शन आहे तर आता आपल्याकडे दिलेले आहे आणि आता आपण हे सिद्ध करू आणि यातूनच आपल्याला समजू शकेल की हे फक्त y चे फंक्शन आहे त्यात काही x नाही म्हणून

तर आपल्याला एक्झाक्टनेस ची अट तपासणे आहे आणि एकदा आपल्याला समजले की समीकरण हे एक्झॅक्ट आहे तर आपल्याला f शोधावा लागेल ज्याचे डिफरन्शियल बरोबर असेल आणि ते समीकरण जर एक्झॅक्ट नसेल तर आपल्याला डिफरन्शियल समीकरणाचे सोल्युशन शोधण्यासाठी नवीन पद्धत पाहावी लागेल तर येथे एक्झॅक्ट डिफरन्शियल समीकरणाबद्दल सूचना आहे जेव्हा डिफरन्शियल समीकरण एक्झॅक्ट असते तेव्हा असते कारण की आहे आणि आपल्याला f बरोबर स्थिरांक या फॉर्म मध्ये सोल्युशन लिहिता येते तर इथे फंक्शन f हा कॉन्स्टन्ट असायलाच पाहिजे म्हणून पासून आपल्याला मिळेल आणि हे दिलेल्या एक्झॅक्ट डिफरन्शियल समीकरणाचे सोल्युशन आहे तर एक गोष्ट लक्षात घ्या की f आपल्याला अशाप्रकारे मिळवता आला या f ला आपण थेरॉटिकली बनवले आहे आणि आणखी आपण काय करू शकलो असतो आपण हे सिद्ध केले आहे की समीकरण जर एक्झॅक्ट असेल तर हे फक्त y चे फंक्शन असते आणि त्यासाठी भरपूर पुस्तकांमध्ये दाखले सुद्धा दिलेले आहेत जर एकदा आपल्याला समजले की डिफरन्शियल समीकरण हे एक्झॅक्ट आहे तर तेव्हा आपण प्रत्यक्ष सोल्युशन लिहू तर इथे Mdx चा इंटिग्रल M दिलेला आहे तर आपण Mdx चा इंटिग्रल काढू शकतो हा दुसरा भाग जरा कठीण आहे कारण की यात ही टर्म आहे आपण पहिले आहे की ही टर्म फक्त y फंक्शन असायला पाहिजे त्यासाठी आपण N मधील x असणाऱ्या टर्म्स काढून टाकू आणि फक्त y असणाऱ्या टर्म्स ठेऊ तर आता आपण N मधील फक्त y असणाऱ्या टर्म्स घेतल्या आहेत आणि आता इंटिग्रेट करू जे की प्रत्यक्षात दिलेल्या समीकरणाचे सोल्युशन आहे आपण उदाहरणातून समजून घेऊ की आपण या माहितीचा उपयोग करू शकतोपण त्याची गरज नाही कारण एकदा तुम्हाला समजले की समीकरण एक्झॅक्ट आहे तेव्हा फक्त फंक्शन शोधले पाहिजे ज्याचे डिफरन्शियल हे आहे आणि f ला मिवण्यासाठी आणखी एक पद्धतशीर मार्ग होता तर या केस मध्ये आपल्याला प्रत्यक्ष फॉर्मुला वापरण्याची गरज नाही तर आता आपण हे उदाहरण बघू ज्यात समीकरण एक्झॅक्ट आहे म्हणून आपण शोधू शकतो जेणेकरून म्हणजे दिलेले समीकरण एक्झॅक्ट होईल तर आपल्याला माहित आहे की आपण फंक्शन f शोधू शकतो ज्याचा डिफरन्शियल इथे प्रत्यक्षात दिलेला आहे तर आपल्याकडे हे दोन रिलेशन्स आहेत x साठी इंटिग्रेट करू साठी डिफरंशिएट करू म्हणून सोल्युशन मिळाले जर एकदा आपल्याला f मिळाला तर आपण f बरोबर स्थिरांक हे सोल्युशन लिहू शकतो तर हे सोल्युशन आहे तर हा तुमचा f आहे जो की c1 हे सब्स्टिट्यूशन करून मिळाला आता आणि हे वेगवेगळे स्थिरांक आहेत ज्यांना आपण एकत्र करून सोल्युशन मिळवू शकतो आपण समीकरणाला 3 ने गुणले आणि मिळाले तर हे डिफरन्शियल समीकरणाचे सोल्युशन आहे जे की c1 ठेऊन आपल्याला मिळाले होते आणि आता आपण डिफरन्शियल समीकरणाचे सोल्युशन लिहू शकतो आता आपण हीच पद्धत जर एक्झॅक्ट नसलेल्या समीकरणासाठी वापरली तर आपल्याला काय अडचण येईल किंवा आपण कुठे थांबू आणि आपल्याला कधी समजेल की अशा f चे अस्तित्व नाही चुकून जर आपण डायरेक्ट पद्धतीचा वापर केला असेल आपल्याकडे डायरेक्ट फॉर्मुला सुद्धा आहे तर हे दिलेले डिफरन्शियल समीकरण आहे आणि आपण अशाप्रकारे प्रत्यक्षात सोल्युशन लिहू शकतो तर येथे तर एक्झॅक्ट डिफरन्शियल समीकरणाचे सोल्युशन लिहिण्याचा हाच तो फॉर्मुला होता आणि आता काय आपण पुन्हा त्याच चर्चेकडे जाऊ म्हणजे समीकरण एक्झॅक्ट नसेल तर काय उदाहरणार्थ आपण एका समीकरणाचा विचार करू आपण पाहू शकतो की हे समीकरण एक्झॅक्ट नाही आणि म्हणून आपण हे समीकरण माहिती असलेल्या पद्धतीनुसार सोडवू शकत नाही आणि महत्वाचा मुद्दा हा आहे की आता अडचण कुठे येईल आणि नंतर आपल्याला कोणत्या पॉईंट वर कळेल की समीकरण एक्झॅक्ट नाही ते समजा आपण एक्झाक्टनेस ची अट तपासली नाही आणि तसेच हे समीकरण सोडवण्याची सुरुवात केली तर काय होईल फक्त ही अट तपास तुम्हाला लक्षात येई की ते दोघेही सामान नाहीत आणि म्हणून दिलेले समीकरण हे एक्झॅक्ट समीकरण नाही पण आपण पूर्वी ज्या पद्धतीचा वापर केला त्याच पद्धतीने तुम्ही समोर जा तर या दोन अटींसोबत तुम्ही आता x साठी इंटिग्रेट करा

म्हणून मिळेल या समीकरणात आपण पाहत आहात की डाव्या बाजूला y चे फंक्शन आहे आणि उजव्या बाजूला x चे फंक्शन आहे अशी परिस्थिती आपल्याला आधीच्या एक्झॅक्ट समीकरणात मिळाली नव्हती तर इथे हे x आणि y वर अवलंबून आहे आणि आपण समीकरण सोडवू शकत नाही कारण की ते विसंगत आहे इथे आपण अशा समीकरणाबद्दल बोलत आहोत ज्यात डाव्या बाजूला y चे फंक्शन आहे आणि उजव्या बाजूला x आणि y चे फंक्शन आहे तर आपण असे समीकरण सोडवू शकत नाही कारण हे विसंगत आहे आणि आपण असा f सुद्धा शोधू शकत नाही ज्याचा डिफरन्शियल हे दिलेले समीकरण असेल तर हे एक्झाक्टनेस ना तपासता केलेले प्रात्यक्षिक आहे आपण येथे f शोधण्याचा प्रयत्न करू आणि प्रत्यक्षात आपल्याला या पॉईंट वर अडचण येईल आणि म्हणून असा f अस्तित्वात नाही तर डिफरन्शियल समीकरण एक्झॅक्ट असण्याची पूरक आणि पुरेशी अट ही आहे हा आजचा निष्कर्ष आहे आणि जर आपल्याला समजले की समीकरण एक्झॅक्ट आहे तर आपण f शोधू शकतो ज्याचा डिफरन्शिअल च्या बरोबर असेल आणि आपण f बरोबर स्थिरांक असे सोल्युशन लिहू शकतो तर ही डिफरन्शियल समीकरणाचे एक्झाक्टनेस तपासण्याची व सोल्युशन मिळवण्याची पद्धत आहे आणि पुढील लेक्चर मध्ये समीकरण एक्झॅक्ट नसेल तर काय करावे यावर चर्चा करू SOLUTION इथे वापरलेल्या संदर्भांची ही यादी आहे तुम्ही लक्षपूर्वक लेक्चर ऐकल्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद